नमस्कार मायक्रोवेव्ह इंटिग्रेटेड सर्किट या कोर्सच्या पुढच्या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे या कोर्समधील हे आपले शेवटचे मॉड्यूल असेल जे हे प्रामुख्याने ऑसीलेटर डिझाइनवर काम करेल तर ऑसीलेटर हे मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सीजमध्ये किंवा कमी फ्रिक्वेन्सीजच्या कोणत्याही क्षेत्रात विशेष वर्गाचा दर्जा असलेली सर्किट्स असतात त्यामध्ये त्या स्वायत्त प्रणाली आहेत तर अॅम्प्लिफायर डिझाइनची चर्चा करताना आपण पाहिले होते की तेथे एक इनपुट आणि आउटपुट आहे ओसीलेटरमध्ये कोणतेही इनपुट नसते कारण केवळ आउटपुट असते म्हणून आपण स्थिरतेच्या आपल्या चर्चेतून पाहिले की प्रणाली स्थिर होण्यासाठी बाउंड इनपुटसाठी बाउंड आउटपुट तयार केले जावे परंतु मी नमूद केल्याप्रमाणे जेव्हा आपण ऑसीलेटर बद्दल बोलत आहोत तेव्हा ते कोणतेही इनपुट न घेता आउटपुट तयार करते तर ही मूलभूतपणे अस्थिर प्रणाली आहे त्याच वेळी तिला स्थिर आयामाचे उत्पादन तयार करावे लागते किंवा असा आयाम जो आपण नियंत्रित करू शकतो तर हे आपल्याला एकतर माहित नाही की हे उत्पादन शून्यापर्यंत खाली जाऊ शकत नाही किंवा ते खूप वाढू शकत नाही ऑसिलेटर रचनेमध्ये स्थिरतेचा एक पैलू देखील आहे या सर्व गोष्टी आपण या मॉड्यूलमध्ये पाहू तर सर्वप्रथम ऑसीलेटर बद्दल चर्चा करणे आपल्याला आपल्या अभिप्राय मॉडेलकडे परत जाणे आवश्यक आहे म्हणून मी वापरलेली आकृती आठवा येथे सर्व काही ऋण चिन्हाऐवजी समान आहे हे सर्व येथे सकारात्मक आहे तर सिग्नल फीडबॅक सिग्नल इनपुट सिग्नलमध्ये सकारात्मकपणे जोडला गेला आहे आणि म्हणूनच हे वारंवार निवडले जाणारे नेटवर्क आहे हा आमचा गेन ब्लॉक आहे हे आमचे इनपुट व्होल्टेज आहे आत्ता आपण असे समजू या की इनपुट व्होल्टेज हा नॉईज आहे म्हणूनच याला आपण अभिप्राय ऑसिलेटर प्रणाली असे म्हणतो या प्रणालीमध्ये कोणतेही इनपुट नसले तरीही किंवा सुरूवातीस काही व्यत्यय आल्यास आउटपुट व्ही आउटपुट तयार केले जाईल जे आत्मनिर्भर असेल सर्किट बिंदूच्या दृष्टीकोनातून किंवा आपल्याला माहित असलेल्या प्रतिबिंब गुणांक दृष्टीकोनातून वैकल्पिक मार्ग देखील या ऑसिलेटरसाठी दिला जाऊ शकतो समजा आपल्याकडे असे एक इनपुट नेटवर्क आहे समजा तेथे एक लहान नॉईज व्होल्टेज व्ही टी आहे हा नॉईज व्होल्टेज आहे आणि समजा आपल्याकडे असे एक सक्रिय उपकरण आहे समजा हा रेझोनेटर आहे तर या दिशेने येणारी ही इन्सिडेंट लाट आहे आणि हे ए 1 ही एक विरुद्ध दिशेने येणारी इन्सिडेंट लाट आहे आणि या सर्किटसाठी सिग्नल प्रवाह आलेख असा काहीसा असेल आपल्याकडे बऱ्याच मॉड्यूल पूर्वी झालेल्या चर्चेतून मी सिग्नल प्रवाह आलेख काढत आहे एकदा आपल्याला हे माहित आहे की एकदा आपण हा सिग्नल प्रवाह आलेख काढतो तेव्हा काय होते तर दोलनबिंदूस्थानावर हा झेड इन जो प्रामुख्याने दोलनतेचा आयाम आहे हा झेड इन रेझोनेटरद्वारे प्राप्त होणाऱ्या प्रतिबाधेच्या समान तसेच उलट किंवा ऋण असेल प्रतिबिंब गुणकाच्या बाबतीत आपण हे दर्शवू शकतो की ही स्थिती देखील अशी असू शकते वास्तविक मी ओमेगा झिरो ठेवले पाहिजे होते झेड इन हे ओमेगा झिरोचे कार्य देखील असू शकते जी दोलनाची वारंवारता आहे आता पहा की हे ए झिरो आणि ओमेगा झिरो हे दोलनाचे आयाम आणि वारंवारता आहेत तर दोलन बिंदूवर हे आयाम आणि वारंवारता आहेत जिथे ही स्थिती पूर्ण केली जाते मी पूर्वी काढलेल्या मॉडेलवरून पुढे जाऊ आपल्याला माहित आहे की व्ही आऊट ओव्हर व्ही इन हे एव्ही भागिले 1 वजा एव्ही बीटा असेदेखील लिहिले जाऊ शकते आता व्ही आउट तयार झाले आहे व्ही इन शून्य असले तरीही व्ही आउट तयार होईल तसे होण्यासाठी आपल्याकडे 1 वजा एव्ही बीटा हे शून्याच्या बरोबरीचे असावे यामधून असे दाखवले जाते की एव्ही बीटा हा एक असावा ही अट समजावण्यासाठी मला एक नवीन पृष्ठ वापरु द्या ही अट म्हणजेच एव्ही बीटा बरोबर एक असणे ही स्थिती बरखाऊसेन निकष म्हणून देखील ओळखली जाते तर याचा अर्थ असा आहे की आपण अभिप्राय रेखाकृतीवर पाहू याचा अर्थ असा आहे की या संपूर्ण अभिप्राय मार्गावरील एकूण टप्प्यातला प्रावस्था बदल शून्य किंवा 360 अंश असावा आणि या बिंदूपासून दुसर्या टोकापर्यंत आणि तिथून परत यातील एकूण गेन हा एक असावा हा गेन लूप गेन या नावानेदेखील ओळखला जातो म्हणजे लूप गेन हा एक आणि लूप समान असावे लूपवरील एकूण प्रावस्था टप्प्यातील बदल शून्य किंवा 360 अंश इतकाच असावा आता या व्याख्येसह पुढे जाऊया आपल्याला आणखी काय सापडते ते पाहूया तर प्रथम आपण पाहिले की आपला झेड इन ज्यामध्ये ए झिरो आणि ओमेगा झिरोचे कार्य हे झेड एल च्या समतुल्य आणि विरुद्ध असावे आणि यापुढे हे आणखी एकपर्यंत कमी केले जाऊ शकते परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की ही परिस्थिती केवळ दोलनबिंदूवरच लागू आहे आता दोलनबिंदूवर या अभिप्राय प्रणालीला कोणतेही इनपुट प्रदान करण्याची आवश्यकता नाही परंतु त्यास त्याचे दोलन सुरू करण्यासाठी म्हणजे आयाम शून्यापासून पुढे जाण्यासाठी प्रणाली मूलभूतपणे अस्थिर असणे आवश्यक आहे दोलन सुरू होताना आपल्याकडे अस्थिरता असावी लागते ती अस्थिरता आपण कशी आणू शकतो यासाठी यापूर्वी आपण अभ्यासलेल्या स्थिरतेच्या अटीकडे परत जाऊ ते म्हणजे दोलनाच्या सुरूवातीस आपले ओमेगा ए मधील मॉड्यूलर आर हे लक्षात घ्या की येथे मी ओमेगा झिरो आणि ए झिरो हे शब्द वापरत नाही कारण हे सुरूवातीस स्थिर स्थितीत नाही हे ओमेगाच्या आर एल पेक्षा मोठे असले पाहिजे तर येथे आर इन हा माझा झेड इनचा वास्तविक भाग आहे आणि आर एल हा रेझोनेटर भाग आहे येथे आपण असे गृहित धरत आहोत की हे दोलन दोन भागात विभागले जाऊ शकते एक म्हणजे ज्याचे मूल्य आयामावर जोरदारपणे अवलंबून आहे आणि वारंवारतेवर कमी प्रमाणात अवलंबून आहे आणि दुसरे म्हणजे पूर्णपणे वारंवारतेवर अवलंबून असलेला भाग झेड एल आता हे दर्शविले जाऊ शकते की एकदा दोलन चालू झाले आहे आणि म्हणा दोलनाचा बिंदू गाठला आहे अं तथापि स्थिरतेचा विमा उतरवण्यासाठी कुरोकावार अट नावाची अट आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की बीटा जर ही अट पूर्ण झाली तर झेड इन च्या वास्तविक आणि काल्पनिक भागांमध्ये येथे या आर आणि एक्सची नोंद घ्या आरएल आणि एक्सएल झेड एलचे वास्तविक आणि काल्पनिक भाग आहेत जर ही परिस्थिती समाधानी असेल तर आपण सुरक्षितपणे असे म्हणू शकतो की दोलन स्थिर आहे हे आहे दोलन स्थिरता सतत वाढत जाईल चित्रमयपणे हे येथे दर्शविले आहे हा निळा आलेख झेड एलचा एक प्लॉट आहे हे मैदान आहे झेड मैदान आहे जे वाई अक्ष झेड आणि एक्स अक्षाचे काल्पनिक मूल्य आहे ज्याचे वास्तविक मूल्य आहे हे निळे वक्र वारंवारतेसह झेड एलच्या भिन्नतेचे प्रतिनिधित्व करते आणि हे लाल वक्र मोठेपणासह झेड इन झेडच्या भिन्नतेचे प्रतिनिधित्व करते आता हे दोन्ही बिंदू जिथे मिळतात तेवढ्या बिंदूवर झेड एल बरोबर आहे संभाव्य समाधान बिंदूवर झेड इन ए परंतु नंतर याची हमी नाही की ते संभाव्य दोलन बिंदू असूनही ते स्थिर दोलन बिंदू आहेत की नाही याची आपल्याला खात्री नाही त्यापूर्वी ओसीलेशनची अट पूर्वीच्या मार्गाने दर्शविली गेली होती पण मग याचा ग्राफिकल अर्थ काय आहे याचा ग्राफिकल अर्थ असा आहे की जर दोन रेषांमधील कोन असेल तर समजा वाढत्या ए सह लाल बरा अशाप्रकारे होत आहे आणि ओमेगा वाढत निळे वक्र अशा प्रकारे हलवित असेल तर छेदनाच्या बिंदूत दोन वक्रांमधील स्पर्शिकामधील कोन ठीक आहे समजा मी निळे रेष असलेली एक स्पर्शिका येथे काढत आहे त्या दोहोंमधील कोन दोलन स्थिर आहे की नाही हे निर्धारित करेल जर छेदनबिंदूवरील दोन वक्रांच्या स्पर्शिकेमधील कोन 180 डिग्रीपेक्षा कमी असेल तर दोलन स्थिर आहे जर कोन 180 than पेक्षा जास्त असेल तर दोलन अस्थिर असेल उदाहरणार्थ या विशिष्ट बिंदूसाठी आपल्याला दिसेल की लाल रेषा आणि निळे रेषा दरम्यान कोन मार्गाने कोन दरम्यान असावा प्रथम तो वक्रातील Z च्या स्पर्शिकापासून सुरू झाला पाहिजे आणि ZL वक्र च्या स्पर्शिका मध्ये तर या प्रकरणात कोन 180 अंशापेक्षा कमी आहे म्हणून हा बिंदू स्थिर दोलन बिंदू दर्शवितो या प्रकरणात देखील एक वक्र मध्ये Z च्या स्पर्शिका दरम्यान ओसीलेशन बिंदूच्या ओसीलेशन बिंदू आहे आणि झेड एल वक्र पर्यंत स्पर्शिका 180 अंशापेक्षा कमी आहे म्हणूनच हा बिंदू स्थिर दोलन बिंदू देखील दर्शवितो तथापि या टप्प्यावर आपण लाल रेखा आणि निळ्या रेषा दरम्यान कोन पाहू शकता ते लाल रेषाचे स्पर्शिका आहे आणि निळे रेखा 180 than पेक्षा जास्त आहे म्हणून हा बिंदू दोलन स्थिर बिंदू दर्शवित नाही हे अस्थिर आहे एकतर मोठेपणा खूप मोठे होईल किंवा ते मरेल तर आपण एक ऑसिलेटर यंत्र कसे डिझाइन करू तर ते डिझाइन करण्यासाठी आपल्याकडे ट्रान्झिस्टर आहे हे आपल्याला माहिती आहे जर आपला ट्रान्झिस्टर हे असेल तर दोलनाच्या टप्प्यावर आपण हे गॅमा एल गॅमा मध्ये गुणाकार 1 च्या समान असावे तर आपण काय करू शकता हे आपल्याला माहिती आहे असे समजू की आपल्या ट्रान्झिस्टरचे स्वतःचे टर्मिनेशन नेटवर्क आहे जे तयार करते गॅमा मध्ये दिले नंतर फक्त आपल्याला फक्त एक इनपुट जुळणारे नेटवर्क बनविणे आवश्यक आहे ज्यात इनपुट प्रतिबिंब गुणांक गॅमा एल आहे जे गॅमा एल मध्ये गॅमा ने गुणाकार एकता आहे अर्थात येथे प्रथम आपल्याला दोलन सुरू करावे लागेल तर येथे समजा आपण आपला रेझोनेटर गृहित धरला तर हा प्रतिध्वनी करणारा एक साधी मालिका आर एल सी नेटवर्क आहे मग गॅमा एल हे असे दिसेल जर आपण या लॅपलेसच्या इनपुट प्रतिबाधाचे फक्त एक साधे लॅपलेस रूपांतरित केले तर याचा अर्थ असा आहे की हे प्रतिबिंब गुणांक झेड एल कडून प्राप्त केले गेले आहे जे फक्त मोजले जाऊ शकते आणि हे आपल्याला माहित आहे दोलनाच्या वेळी आपल्या आर पेक्षा जास्त आर एल असणे आवश्यक आहे काही गणिती हाताळणीनंतर हे दर्शविले जाऊ शकते की ती स्थिती कमी होते तर आपला इनपुट रेझोनेटरचा आर एल असा असावा की तो अट पूर्ण करेल म्हणून आपण थोड्या वेळापर्यंत आपण आतापर्यंत अभ्यास केलेल्या एम्पलीफायर सर्किटपेक्षा थोडे वेगळे माहित करून घेऊ त्यात त्यांचे कोणतेही इनपुट नाही केवळ आउटपुट आहे इनपुट म्हणजे मला एसी इनपुट नाही डीसी इनपुट कोड असू शकतो परंतु एसी इनपुट नाही आणि त्यांची रचना एम्पलीफायरपेक्षा थोडी वेगळी आहे या अर्थाने की त्यात कोणताही फायदा नाही मिळवणे मुदत आहे किंवा रेषात्मकतेची मुदती गुंतलेली आहे ऑसीलेटर सर्व प्रथम त्यांना प्रारंभ करणे आवश्यक आहे कारण ओसीलेशनच्या प्रारंभाच्या वेळी ते अस्थिर असणे आवश्यक आहे आणि मालिका रेझोनेटरच्या या उदाहरणाद्वारे मी नुकतीच आपल्याला कल्पना दिली की आपण आपला रेझोनेटर कसा डिझाइन करू शकता स्टार्टअपवर ऑसीलेटर सर्किट अस्थिर आहे आणि ऑसीलेटर च्या टप्प्यावर आणि ठीक आहे तेही पहिला भाग आहे कारण दोलन सुरू करणे प्रथम महत्वाचे आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यामध्ये स्थिर दोलन बिंदू असावा असा एक बिंदू असा असावा जेथे वक्रातील हा झेड दुसरा भाग असलेल्या झेड एल वक्रेशी पूर्ण करतो आणि तिसरे म्हणजे जिथे हे दोन्ही वक्र भेटतात ते देखील कुरोकावा प्रमेयानुसार स्थिर असले पाहिजेत या समीकरणानुसार मी दिलेली कुरोकावा सिद्धांत यासारखे ग्राफिकल रूप कमी करते आपण मॉनिटरवरील वक्रकडे बदलू शकत असल्यास कृपया हो हा वक्र मी पूर्वी दर्शविलेले हे समीकरण यास कमी करते हे दर्शविले जाऊ शकते की हा प्रश्न या ग्राफिकल विश्लेषणाच्या बरोबरीचा आहे जेथे छेदनबिंदूवरील दोन रेषांमधील दोन स्पर्शिका दरम्यानचे छेदनबिंदू कोन 180 अंशापेक्षा कमी असावे तर मी आशा करतो म्हणूनच आपण आता या कोर्सच्या शेवटी आलो आहोत हा या कोर्सचा शेवटचा विषय आहे आणि मला आशा आहे की तुम्हाला हा कोर्स आवडला असेल वेब पृष्ठावर दिलेल्या वेळापत्रकानुसार एक परीक्षा होईल मला आशा आहे की तुमच्यापैकी बरेचजण ही परीक्षा घेतात आणि अं मध्ये चांगले काम करतात कृपया मंचामध्ये सामील व्हा आणि प्रश्न विचारा मी जितके शक्य असेल तितके प्रयत्न करेन आपण मंचात माझ्यापर्यंत पोहोचत नसाल तर कृपया मला माझ्या ईमेल आयडीवर ईमेल पाठवा तसेच टीएशी बोलू शकता नेहमीच असतात आणि या कोर्समध्ये भाग घेतल्याबद्दल धन्यवाद आणि मला आशा आहे की या कोर्सबद्दल आपल्याला काही सत्य माहिती आढळली आणि आपण आपल्या भविष्यातील प्रयत्नात हे ज्ञान वापरण्यास सक्षम असाल